आज आपण मानसशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक असलेल्या घटकावर चर्चा करणार आहोत याचा वापर फारच मोठ्या प्रमाणात बहुतेकांकडून केल्या जातो महाराष्ट्रामध्ये या दोन सज्ञा फारच मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत एक तर या सज्ञा या लोकांना व्यवस्थितपणे समजलेल्या आहेत किंवा मानसशास्त्रज्ञांनी त्यांना लोकप्रिय बनविलेले आहे विविध लोक त्याचा अर्थ आपापल्या परीने परिभाषित करीत असतात यात याचा दुसरा पैलू म्हणजे अजूनही लोकांना या सज्ञा शास्त्रीय पणे समजलेल्या नाही त्यापैकी एक म्हणजे व्यक्तिमत्व सामान्यतः आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो आणि म्हणतो काय व्यक्तिमत्त्व आहे असे करत असताना आपण पण त्या विशिष्ट व्यक्तीच्या शारीरिक पैलूंवर व दिखाव्यावर लक्ष केंद्रित करत असतो मी हे बर्याचदा निरिक्षण केलेले आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा असेच निरीक्षण केले असेल परंतु हा विषय गुंतागुंतीचा आहे आणि ही गुंतागुंत बऱ्याच लोकांना समजलेले नसते व्यक्त करत असताना शारीरिक आकर्षण शारीरिक वैशिष्ट्ये आणि वरवरचा देखावा या गोष्टींना प्राधान्य दिले जाते दुसरी सज्ञा म्हणजे इंटेलिजन्स याबद्दल बोलताना बरेच लोक हे व्यक्त करतात की एखाद्या व्यक्तीचा इंटेलिजन्स हा मर्यादेपलीकडचा आहे अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या बऱ्याच लोकांना मी भेटलेलो आहे निरीक्षणाअंती मी हे निश्चितपणे सांगू शकतो कि या लोकांनी एक तर मानसशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केलेला नाही किंवा त्यांना या सज्ञा पूर्णपणे समजलेल्या नाहीत तरीही लोक त्याचा वापर सर्रासपणे करतात आपण जेव्हा ही बौद्धिक कमजोरी बद्दल बोलतो त्यावेळीही इंटेलिजन्स स्कोर हा अत्यंत महत्त्वाचा होतो एक काळ तो पण होता जेव्हा अमेरिकेमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना कायम वास्तव्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र करिता आई गृहीत धरल्या जात होता ज्यांचा आई एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी असायचा त्यांना अमेरिकेच्या राजकीय सीमांमध्ये प्रवेश निषिद्ध होता एक ती पण वेळ होती जेव्हा युरोपमध्ये इंटेलिजन्स स्कोअर च्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये विभागणी केली जायची म्हणून या दोन्ही सज्ञा लोकांनी सर्रासपणे वापरल्या किंवा चुकीच्या अर्थाने वापरल्या जेवढी मला माहिती आहे त्यावरून मी तुम्हाला हे सांगू शकतो की आई ही सज्ञा मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे भावनिक स्थैर्य दर्शविण्यासाठी ही सज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे आयक्यू आणि ईक्यू चे सापेक्ष योगदान हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे आपण इंटेलिजन्स बद्दल बघणार आहोत आणि तेही मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे मानसशास्त्रामध्ये इंटेलिजन्स ला वर्णित केलेले आहे आज आपण वेसलर ने केलेली व्याख्या बघू इंटेलिजन्स वैयक्तिक स्तरावर हेतुपूर्वक वापरण्यात येणारी आणि वातावरणाशी जुळवून घेताना तर्कसंगतपणे वापरात येणारी एकत्रित क्षमता आहे येथे व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला तीन गोष्टींकडे लक्ष द्यावयाचे आहे त्याच्यामध्ये इंटेलिजन्स चे स्वरूप हे जागतिक असते ती तुमची एकत्रित क्षमता आहे ही एकत्रित क्षमता तुम्हाला हेतुपूर्वक काम करण्यास मदत करते जे अर्थहीन आहे आपण जर याला तत्वज्ञानाच्या अनुषंगाने बघितले तर हा एक वादाचा विषय होऊ शकतो परंतु आपण जर याला व्यावहारिक दृष्ट्या बघितले तर हे एक हेतूपुरस्पर वर्तन असू शकते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता तुम्ही जर तर्कसंगत पणे विचार करू शकता तर तुम्हाला नक्कीच कुठलातरी तर्क सापडेल आणि या पद्धतीने तुम्ही निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या समोर निर्मित समस्यांचा सामना सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये असे करण्याची असलेली क्षमता म्हणजेच वेसलर च्या मते इंटेलिजन्स होय जेव्हा तुम्ही याचा जवळून अभ्यास करता तेव्हा तुम्हाला अतिशय रंजक अशा गोष्टींची माहिती होते येथे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक तर लोक तुमच्या क्षमतेकडे बघतात आणि दुसरे म्हणजे इंटेलिजन्स ला समजून घेण्या साठी लोक काही स्टॅटिस्टिकल टेक्निक अवलंबितात असे करताना कुठल्या घटकांचा विचार होतो हा इंट्रोडक्टरी कोर्स असल्यामुळे आपण त्या विविध घटकांच्या खोलवर जाणार नाही स्टॅटिस्टिक मध्ये एक प्रसिद्ध टेक्निक वापरल्या जाते ज्याला फॅक्टर एनालिसिस म्हणतात ज्याच्या मदतीने तुम्ही विविध घटकांना कमी करून समूहामध्ये निर्मित करू शकता येथे विविध घटकांना नावे दिली जातात ज्याच्या माध्यमातून त्यांचे विश्लेषण केले जाते मानसशास्त्राच्या चाचण्यांमध्ये स्टॅटिस्टिकल ऍप्लिकेशन्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातो आणि फॅक्टर एनालिसिस त्यापैकीच एक आहे फॅक्टर एनालिसिस त्या आधारावर अनेक सिद्धांत सांगितले जातात ज्यांना फॅक्टर सिद्धांत संबोधले जाते यापैकी काही सिद्धांतांवर आपण नंतर चर्चा करू या सिद्धांतांच्या मते इंटेलिजन्स ही मुळात असमर्थता आहे तेव्हा क्षमता संपादन केलेल्या घटकांचा एक समूह आहे असे लक्षात येते की येथे विविध घटक आहे येथे आपल्याला फॅक्टर एनालिसिस एक तंत्र म्हणून वापरता येते नंतर ते जैव मानसिक रचना यावर लक्ष केंद्रित करतात जे वैयक्तिक स्तरावर इंटेलिजन्स करिता जबाबदार असते व्यक्तिमत्वाला परिभाषेत करणारे विविध सिद्धांत उपलब्ध आहेत जे व्यक्तिमत्वाला एक प्रक्रिया मानतात याला प्रोसेस ओरिएंटेड सिद्धांत संबोधले जाते तर तुमच्याकडे फॅक्टर ओरिएंटेड सिद्धांत आणि प्रोसेस ओरिएंटेड सिद्धांत उपलब्ध आहेत चार्ल्स स्पीअरमन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यांच्या मते हे एक मुळात समर्थता आहे ज्यामध्ये दोन घटक आहेत म्हणूनच याला टू फॅक्टर सिद्धांत संबोधले जाते त्याच्या मते मानसिक कामगिरी करिता दोन समर्थता घटकांची गरज असते सामान्य समर्थता आणि विशेष समर्थता तर सामान्य समर्थता काय असते ही समर्थता प्रत्येक मानसिक कामगिरीमध्ये दिसून येते तर विशेष समर्थता ही विशिष्ट प्रकारच्या कामगिरीमध्ये दिसून येते विशिष्ट प्रकारच्या कामासाठी विशिष्ट प्रकारची समर्थता असणे गरजेचे असते दोन प्रकारच्या विशेष समर्थतामध्ये कुठलाही संबंध दिसून येत नाही विशिष्ट प्रकारची समर्थता तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये कामात येते स्पीअरमन च्या मते प्रत्येक व्यक्ती मध्ये सामान्य आणि विशेष समर्थता असते आणि त्याच्या मते सामान्य क्षमताच इंटेलिजन्स दर्शविते जर तुमच्यामध्ये विशिष्ट क्षमता असेल तर ती तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या कृतींमध्ये मदत करेल परंतु तुमची सामान्य समर्थताच तुमचे इंटेलिजन्स दर्शवित असते तुम्ही येथे दिलेले निळे लंबवर्तुळ बघा असे समजा की निळे लंबवर्तुळ एस 2 आहे आणि लाल लंबवर्तुळ एस 1 आहे हे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या समर्थता दर्शवितात लंबवर्तुळ 1 हे गणितीय समर्थता दर्शविते तर लंबवर्तुळ 2 हे शाब्दिक समर्थता दर्शविते तुम्हाला येथे हे कळले असेल की या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे गणितीय समर्थता दर्शविली या साठी काही प्रमाणात का होईना शाब्दिक समर्थता याची गरज असते अशा प्रकारे या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होत असला तरी त्यांच्यामध्ये चढाओढ दिसून येते या दोघांमध्ये होत असलेल्या चढाओढ क्षेत्र हे ब्राऊन रंगांनी दर्शविले आहे ज्याला जी असे संबोधलेले आहे हे चढाओढ क्षेत्र सामान्य घटक जी फॅक्टर दर्शविते एस 1 आणि एस 2 जे गणितीय आणि शाब्दिक समर्थता दर्शविते या दोन्ही घटकांना विविध प्रकारच्या चाचण्या करून मॅप केल्या जाऊ शकते जी फॅक्टर दोन्ही घटकांना प्रभावित करतो यालाच स्पीअरमन द्वारे प्रस्तुत टू फॅक्टर सिद्धांत संबोधले जाते स्पीअरमन च्या मते हे दोन घटक इंटेलिजन्स म्हणजेच सी फॅक्टर ला सुद्धा प्रभावी करतात आणि डब्ल्यू फॅक्टर ला सुद्धा प्रभावित करतात सी फॅक्टर गती आणि निष्क्रियता दर्शविते तर डब्ल्यू फॅक्टर स्वनियंत्रण आणि भोग याला प्रेरित करते काही अभ्यास हेही दर्शविते कि कृती ही 'जी' घटकाने निर्मित नसते तर स्पीअरमन च्या मते या घटकाचा समावेश प्रत्येक ठिकाणी दिसून येतो हा सिद्धांत जरी फार काळापूर्वी अस्तित्वात आलेला असला तरी त्याचा प्रभाव बऱ्याच कालावधीपर्यंत टिकून राहिला हे नाकारता येत नाही नंतर वर्नॉन आणि बर्ट यांनी ऐतिहासिक सिद्धांत मांडले जे फॅक्टर विश्लेषण यावर आधारित होते त्यांनी जी फॅक्टरला 2 वर्गांमध्ये वर्गीकृत केले शाब्दिक विरुद्ध शैक्षणिक म्हणजेच व्ही विरुद्ध तुम्ही स्क्रीन वर बघू शकता तर यामध्ये शाब्दिक अंक गणितीय आणि शैक्षणिक घटकांचा समावेश होतो इतर घटक याबद्दल आपण बोललेलो आहोत ते म्हणजे प्रॅक्टिकल विरुद्ध मेकॅनिकल म्हणजेच के विरुद्ध एम तुम्ही स्क्रीन वर बघू शकता ज्यामध्ये व्यावहारिकता यंत्रणा शारीरिक आणि लेख निरीक्षण चा समावेश होतो अशाप्रकारे 'जी' फॅक्टर ला वर्नॉन आणि बर्ट यांनी अधिक रिफाईन केले थर्स्टन ने अतिशय रंजक अशी संकल्पना मांडली ज्याला ग्रुप फॅक्टर म्हणतात आता आपण जी आणि एस फॅक्टर ची संकल्पना नाकारली ज्यामध्ये लंबवर्तुळ होती जसे आपण बघू शकता व्ही व्ही 1 व्ही 2 व्ही 3 व्ही 4 V V 1 V 2 V 3 V4 आणि त्याच प्रमाणे पी 1 पी 2 पी 3 पी 4 P1 P2 P3 P4 आणि नंतर पुढे यांच्यामधील चढाओढ क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते व्ही 1 आणि व्ही 4 यांच्यातील चढाओढ क्षेत्र म्हणजे व्ही आणि पुन्हा पी च्या चार लंबवर्तुळ यामधील चढाओढ क्षेत्र ज्याला आपण पी असे संबोधतो त्याच्या मते व्ही 1 व्ही 2 व्ही 3 व्ही 4 V 1 V 2 V 3 V4 हे शाब्दिक समर्थता दर्शवितात आणि पी 1 पी 2 पी 3 पी 4 P1 P2 P3 P4 ज्ञानेंद्रिय समर्थता दर्शवितात समर्थता निश्चितीकरण चाचणी मध्ये जर सहसंबंध शोधल्या गेला तर चाचण्यांचा समूह निर्माण होईल त्याच्या मते चार लंबवर्तुळ व्ही पी आहेत ही व्यक्ती जी प्राथमिक मानसिक समर्थता असते फॅक्टर विश्लेषण च्या आधारावर थर्स्टन 7 मानसिक समर्थता याबद्दल बोलतो शाब्दिक क्षमता संख्या क्षमता स्थानिक क्षमता समजण्याची क्षमता स्मृती क्षमता तर्क क्षमता आणि शब्द क्षमता त्याच्या मते शाब्दिक क्षमता ही शाब्दिक कल्पनेसाठी वापरली जाते संख्या क्षमता गणीतिय कामासाठी जसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यासाठी वापरले जाते स्थानिक क्षमता ही वस्तूंच्या निरीक्षणासाठी वापरल्या जाते जसे भूमितीय समस्या समजण्याची क्षमता ही एखादी गोष्ट ओळखण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी वापरल्या जाते स्मृती क्षमता ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी आणि ती माहिती साठवून ठेवण्यासाठी उपयोगात येते तर्क क्षमता ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे आकलन करून घेण्यासाठी उपयोगात येते शब्द क्षमता ही विविध प्रकारचे शब्द जाणून घेण्यासाठी उपयोगात येते पुढे त्याने तीन क्षमता आणखी सांगितल्या आगमनात्मक क्षमता विक्षिप्त क्षमता Inductive ability Deductive ability आणि समस्या सोडविण्याची क्षमता जर तुम्ही साहित्य आणि मानसशास्त्रवरील पुस्तके बघितली तर तुम्हाला असे दिसून येईल की ते तर्कसंगत सर्जनशीलता याबद्दल बोलतात तुम्ही जर तर्कसंगत या विषयावरील उपलब्ध लिखाण वाचले तर तुम्हाला आगमनात्मक विक्षिप्त या संकल्पना अधिक खोलवर समजेल तिसरा सिद्धांत म्हणजे गिलफोर्ड चा मल्टी फॅक्टर सिद्धांत होय त्यांनी घटकांमध्ये आणखी वाढ केली आणि उपलब्ध चाचण्यांच्या सखोल विश्लेषण आल्यानंतर त्यांनी क्युबिकल मॉडेल मांडले इंटलेक्च्युअल क्षमता मोजण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध चाचण्यांच्या सखोल विश्लेषणानंतर त्यांनी जे मॉडेल मांडले त्यामध्ये 120 घटकांचा समावेश आहे विचार करा आधी 2 नंतर 7 ज्याला 3 घटक आणखी जोडल्या गेले आणि मग 120 घटक मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो की हे 120 घटक पुढे 180 झाले गिलफोर्ड नी सांगितलेल्या घटकांना 3 परिमाणामध्ये विभागल्या जाऊ शकते ऑपरेशन प्रॉडक्ट आणि कंटेट operation product and content कंटेट हा मूळ भाग आहे जो एखाद्या उत्तेजित करणाऱ्या प्रतिमे सारखा आहे प्रॉडक्ट हे कंटेट च्या ऑपरेशन चा परिणाम आहे ऑपरेशन हे कंटेट वर केल्या जाते त्याच्या मते इंटेलिजन्स हा या सगळ्या परिमाणाचे संमिश्र रूप होय 5 ऑपरेशन 6 प्रॉडक्ट आणि 4 प्रकारचे कंटेट यालाच क्युबिक मॉडेल म्हणतात व्हिज्युअल श्रवणविषयक प्रतीकात्मक अर्थ आणि वर्तन हे कंटेट चे घटक आहे युनिट्स वर्ग संबंध प्रणाली परिवर्तन आणि परिणाम हे प्रॉडक्ट चे घटक आहे मूल्यमापन रूपांतरण उत्पादन विभागणी उत्पादन स्मृती आणि आकलन हे ऑपरेशन चे घटक आहे जेव्हा तुम्ही क्युब बघता आणि त्यांनी तीन भागांमध्ये वर्गीकृत केलेल्या 120 घटकांचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला हे कळते की हे 120 घटक व्यक्तीचे इंटेलिजन्स निश्चित करतात पुढे चालून आपल्याला गार्डनर चा मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत दिसतो गार्डनर यांच्या मते मानवामध्ये आठ प्रकारचे इंटेलिजन्स असते भाषेच्या संदर्भातील इंटेलिजन्स तार्किक गणितीय इंटेलिजन्स अवकाशीय इंटेलिजन्स शारीरिक गतिशील इंटेलिजन्स संगीत विषयक इंटेलिजन्स आंतरवैयक्तिक इंटेलिजन्स आली निसर्गवादी इंटेलिजन्स हा सुद्धा एक रंजक असा सिद्धांत आहे त्यानंतर अग्रगण्य सिद्धांत मांडला गेला ज्यामध्ये इंटेलिजन्स काय म्हणते याचे वर्णन केल्या गेले यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे व्यक्ती म्हणजे जीन पायगेट त्यांच्या मते इंटेलिजन्स म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणारी प्रक्रिया होय ज्यामध्ये जैविक परिपक्वता आणि वातावरणा सोबत सह संवाद घडून येते मुलं वाढत्या वयानुसार अधिक परिपक्व होतात आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामते विकसित होत असते त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचा विकास होणे म्हणजे वैचारिक क्षमता वृद्धिंगत होणे होय ज्यामुळे ते निसर्गाचे नियम तसेच इतर म्हणजे व्याकरणाचे किंवा गणिताचे नियम समजून घेत असतात पायगेट एका मजेदार गोष्टीविषयी बोलतात आणि ती म्हणजे चुकांमधून शिकणे जेव्हा तुम्ही विकसित होता तेव्हा तुम्हाला हे कळून येते की तुम्ही जो विचार करीत आहात तो योग्य नाही जेव्हा तुम्ही वातावरणाची संवाद साधता तेव्हा तुम्हाला फीडबॅक मिळत असतो हा फीडबॅक तुम्हाला अधिक परिपक्व करून तुमचा अनुभव वृद्धिंगत करीत असतो ज्यामुळे तुमच्या चुका कमी होतात आणि तुम्ही नैसर्गिक नियम अधिक स्पष्टपणे समजू शकता व्याकरण तुम्ही शिकले आणि भाषेचे नियम तुम्ही जाणून घेतले की तुमची भाषा ही अधिक प्रभावी होते तेच गणिता संदर्भात सुद्धा घडते एक सिद्धांत ब्रूनर ने सुद्धा मांडला ज्यामध्ये तो अंतर्गत प्रतीनिधित्वावर वाढता विश्वास याबद्दल बोलतो त्याच्या मते अगदी बाळांमध्ये कृतींवर आधारित इंटेलिजन्स असतो मोठी मुले ही प्रातिनिधिक स्वरूपाची कार्य करतात आणि त्यापेक्षाही मोठी मुले ही अंतर्गत गोष्टी तसेच सांकेतिक गोष्टी सुद्धा माहिती करून घेत असतात स्टर्नबर्ग यांनी घटक आणि मेटा घटक ची संकल्पना मांडली त्याने मांडलेल्या सिद्धांताला चंचल सिद्धांत सुद्धा संबोधले गेले यामध्ये त्याने इंटेलिजन्सचे विश्लेषक सर्जनशील आणि व्यावहारिक असे प्रकार मांडले विश्लेषक इंटेलिजन्स हा चाचणी च्या माध्यमातून मोजल्या जाऊ शकतो सर्जनशील इंटेलिजन्स च्या माध्यमातून आपण एखाद्याची सर्जनशीलतेची पातळी मोजू शकतो व्यावहारिक इंटेलिजन्स हा आपल्याला अधिकाधिक बुद्धीमान आणि व्यावहारिक बनवितो काहींच्या मते व्यावहारिक इंटेलिजन्स हा आपल्याला अधिकाधिक तर्कसंगत बनवितो आता आपण इंटेलिजन्स मूल्यमापन याविषयी बघू आपण जेव्हा मानसशास्त्रावर उपलब्ध पुस्तके वाचतो तेव्हा आपल्याला हे कळते की अनेक चाचण्या उपलब्ध आहेत जसे आर्मी अल्फा आर्मी बीटा ज्याचा वापर सैन्यभरती मध्ये युद्धादरम्यान केल्या गेलेला होता बदलत्या काळानुसार या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये बराच मोठा बदल घडून आलेला आहे ज्यामध्ये फक्त शाब्दिक पातळीवर आधारितच नाही तर कामगिरीवर आधारित सुद्धा मूल्यमापन केले जाऊ शकते चाचणी करताना आणि घटक अंतर्भूत केले जातात उपलब्ध चाचणी आणि मूल्यमापन हे एका व्यक्तीचे केले जाते जर तुम्हाला एक पेक्षा अधिक व्यक्तींचे मूल्यमापन करायचे असेल तर एक एक करून ते करता येते समूहाची सुद्धा इंटेलिजन्स चाचणी करता येते आता फक्त शाब्दिक चाचणीच नाही तर कामगिरीवर आधारित चाचणी सुद्धा करता येते जी अ शाब्दिक चाचणी असते त्यापैकी काही चाचण्या विषयी मी येथे बोलणार आहे रेव्हनच्या प्रगतीशील मॅट्रिकांना प्रगतीशील मॅट्रिक देखील म्हटले जाते रेव्हन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकाच चाचणीची मांडणी केली जी 2 आवृत्त्या मध्ये उपलब्ध आहे अक्रोमॅटिक आवृत्ती आणि क्रोमॅटिक आवृत्ती जी तुम्ही स्क्रीनवर काळा आणि पांढर्या रंगात बघू शकता तुमच्याकडे क्रोमॅटिक आवृत्ती सुद्धा आहे जी प्रगतीशील मॅट्रिकांना दर्शविते तुम्ही रंगांमध्ये बघू शकता या चाचणीसाठी तुम्हाला वरती दिलेल्या पॅटर्न वर लक्ष केंद्रित करावे लागेल मग तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि मग तुम्हाला त्वरित निश्चित करावे लागेल की यापैकी कुठला भाग ही प्रतिमा पूर्ण करेल जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही हे म्हणाल की चौथा भाग हा प्रतिमेला पूर्णत्वास नेऊ शकतो जेव्हा तुम्ही प्रगतीशील मॅट्रिकांना घेऊन चाचणी करता तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की काठिण्य पातळी ही वाढतच जात असते जेव्हा तुम्ही पहिल्या घटकाला नंतर येणाऱ्या घटकांची तुलनात्मक पद्धतीने ठेवता तेव्हा तुम्हाला असे जाणवेल की ते अधिकाधिक जटील होत चाललेले आहे आणि जरी ते सोपे वाटत असले तरी ते सोपे नाही तुम्ही चाचणीकरिता किती वेळ घेतला आणि तुम्ही किती प्रमाणात अचूक राहिले या दोन गोष्टींवर मूल्यांकनाची पातळी ठरेल एक आणखी चाचणी आहे जी अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये वापरल्या गेली आणि ज्यामध्ये वेळेनुसार बरेच बदल घडून आले आणि ती चाचणी म्हणजे वेसलर ची इंटेलिजन्स स्किल चाचणी ज्याच्या आवृत्या आहेत डब्ल्यू ए आय एस आणि डब्ल्यू आय एस सी डब्ल्यू आय एस सी म्हणजे वेसलर ची इंटेलिजन्स स्किल फॉर चिल्ड्रेन जी लहान मुलांसाठी असते डब्ल्यू ए आय एस म्हणजे वेसलर ची एडल्ट इंटेलिजन्स स्किल संपूर्ण जगभरामध्ये या चाचणीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जातो यामध्ये दोन्ही घटक आहे शाब्दिक आणि कामगिरीवर आधारित आपण सुरुवातीला चर्चा केलेली आहे की इंटेलिजन्स चाचणी ही दोन भागांमध्ये वर्गीकृत केली जाते ऐतिहासिक दृष्ट्या ही चाचणी जरी उशिरा आली असली तरी यामध्ये हे दोन्ही घटक शाब्दिक व अशाब्दिक आपल्याला बघायला मिळतात शाब्दिक सूचक मध्ये तोंडी आकलन निर्देशांक आहे आणि कार्यरत मेमरी अनुक्रमणिका आहे कार्यक्षमता ही संस्था निर्देशांक आणि प्रक्रिया ही गती निर्देशांक दर्शविते नंतर चाचणीमध्ये उप चाचण्या येतात जसे शब्दसंग्रह समानता माहिती आणि आकलन त्याच प्रमाणे वर्किंग मेमरी करिता अंकगणित अंकी स्पॅन लेटर क्रमांक अनुक्रम येतात पिक्चर ऑर्गनायझेशन करिता तुमच्याकडे चित्र पूर्ण ब्लॉक डिझाइन मॅट्रिक्स रीझनिंग reasoning आहेत त्याच प्रमाणे प्रोसेसिंग स्पीड करिता तुमच्याकडे अंक प्रतीक कोडिंग आणि प्रतीक शोध आहेत या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी तुम्हाला स्कोअर मिळतो वेसलर ची चाचणी सगळ्याच प्रकारच्या साधारण मुलांसाठी वापरल्या गेली त्याप्रमाणे ती पौराणिक निदान च्या अभ्यासा करिता सुद्धा वापरली गेली वेसलरच्या मुलांसाठी असलेल्या चाचणी मध्ये 14 प्रकारच्या उप चाचण्या आहेत ब्लॉक डिझाइन माहिती मॅट्रिक्स रीझनिंग शब्दसंग्रह चित्र संकल्पना प्रतीक शोध शब्द तर्क कोडिंग आकलन आणि चित्र पूर्ण ड्रेस मटेरियल च्या घटकांमध्ये आपल्याला फरक जाणवेल जेव्हा आपण त्याला प्रौढ आणि मुले यांच्यामध्ये तुलनात्मक पद्धतीनें बघू आणखी एक रंजक चाचणी म्हणजे पास अलोंग चाचणी अलेक्झांडरने मांडलेली ही चाचणी आज आज जरी उपयोगात येत नसली तरी एक काळ होता जेव्हा ती अतिशय लोकप्रिय होती मानसशास्त्राच्या काही जुन्या प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी आपल्याला मिळेल इंटेलिजन्स अतिशय महत्त्वाच्या घटकांपैकी एक राहिलेला आहे मानसशास्त्रामध्ये आई क्यू ने नेहमीच आपला प्रभाव दाखविलेला आहे परंतु कालांतराने भावनेची संकल्पना भावनिक स्थैर्य विशेष करून इ क्यू ज्याला इमोशनल कोशंट संबोधले जाते याचा उदय झाला आणि हळूहळू आई क्यू चे महत्व कमी होऊ लागले अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन बोर्ड ऑफ सायंटिफिक अफेअर्स ने बुद्धीमत्तेवर होत असलेल्या संशोधनावर लिखाण करण्यासाठी एका कृती दलाचे गठन केले मी येथे सांगू इच्छितो की आयक्यू भविष्यवाणी वैधता एका व्यक्तिगत पातळीवर अधिक राहिलेली आहे हा सगळा एकंदरीत प्रयत्न हे सांगण्याचा आहे की इंटेलिजन्स काय आहे आणि साहित्यामध्ये कशा प्रकारे या संकल्पनेला वर्णित केलेले आहे तुम्हाला हे सगळे सिद्धांत लक्षात ठेवण्याची गरज नाही परंतु इंटेलिजन्स मध्ये मोडणारे घटक महत्त्वाचे आहे या उपलब्ध गोष्टींचे अध्ययन केल्या नंतर आपल्याला हे कळून येते की इ क्यू हा आई क्यू पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे इ क्यू मध्ये 5 महत्वाचे घटक अंतर्भूत असतात स्वत ची नियंत्रण विश्वासार्हता कर्तव्यनिष्ठा अनुकूलता आणि नवकल्पना स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता तुम्हाला तुमच्या भावना नियंत्रित करण्यास मदत करते विश्वासार्हता तुम्हाला एक व्यक्ती म्हणून आपला प्रामाणिकपणा दर्शविण्यात मदत करते कर्तव्यनिष्ठा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास भाग पाडते अनुकूलता ही आपल्याला वेळ काळ आणि परिस्थितीनुरूप बदलण्यास मदत करते आणि शेवटी नवकल्पना ही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांना अंगीकरण्यास मदत करते या गोष्टी मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आवश्यक असतात इ क्यू आणि आई क्यू यांच्यामधील संबंध आणि त्यांचा जीवनातील यशामध्ये असलेला वाटा यावर बरेच अध्ययन झालेले आहे या अध्ययनातून आपल्याला हे कळून येते की इ क्यू हा आई क्यू पेक्षा जीवनामध्ये जास्त महत्त्वाचा आहे मुख्य शब्द इंटेलिजन्स 2 फॅक्टर थेरी स्पियरमन ग्रुप फॅक्टर थेरी मल्टी फॅक्टर थेरी थेरी ऑफ मल्टीपल इंटेलिजन्स प्रोसेस ओरिएंटेड टेस्ट डब्ल्यू आईएस सी डब्ल्यू ए आय एस इ क्यू